सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कोर्स मध्ये आपले स्वागत आहे यापूर्वी हे स्पष्ट झाले आहे की हा अभ्यासक्रम मी आणि प्राध्यापक दुर्गा प्रसाद महापात्रा हाताळतील माझे नाव राजीब मल्ल प्रदर्शन बोर्ड वर आहे आपण पाहू शकता मी आयआयटी खडगपूरच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील आहे आज आपण काही प्रास्ताविक चर्चा करू प्रथम माझ्याबद्दल आहे माझे नाव राजीब मल्ल आहे माझे सर्व शिक्षण बॅचलर्स मास्टर्स आणि पीएचडी भारतीय विज्ञान संस्था बंगलोर येथे झाले आहे तर ती संस्था आहे जिथे मी शिकलो आहे आणि नंतर सुमारे 3 वर्षे मोटोरोला इंडिया साठी काम केले त्यानंतर 1994 मध्ये आयआयटी खडगपूर येथे शिफ्ट झालो आणि सध्या सीएसई विभागात प्राध्यापक म्हणून काम करत आहे ही इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि खडगपूरची इमारत आहे या प्रास्ताविक व्याख्यानात आपण ज्या विषयांवर चर्चा करूया ते पाहू सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे काय ते आम्ही प्रथम सांगू सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे पारंपारिक प्रोजेक्ट मॅनेजमेंट पेक्षा काही वेगळे आहे का नोकरी प्रोजेक्ट आणि एक्सप्लोरेशन कामांमधील फरक पाहू सॉफ्टवेअर प्रोजेक्ट नियोजन कशामुळे कठीण होते आणि प्रोजेक्ट च्या स्कोपचा अर्थ काय हे महत्त्वाचे का आहे आणि कुणी प्रोजेक्टचा स्कोप कसा डिफाइन करते तर आम्ही या प्रास्ताविक व्याख्यानमालेत चर्चा करणार आहोत गार्टनरच्या अहवालावर आधारित जगभरातील आयटी खर्च खूप मोठा आहे 2014 मध्ये अंदाजे 3 5 ट्रिलियन डॉलर्स आणि हळूहळू वाढून सुमारे 4 ट्रिलियन डॉलर आणि याची तुलना भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या अंदाजे 2 5 ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे तर आयटी खर्च हा भारताच्या सर्व देशांतर्गत उत्पादनांपेक्षा खूपच जास्त आहे आणि म्हणूनच सॉफ्टवेअर आपल्या जगण्याचा एक प्रमुख भाग बनला आहे आम्ही प्रचंड प्रमाणात मनी सॉफ्टवेअर खर्च करतो आमच्याकडे बर्याच ठिकाणी सॉफ्टवेअर आढळते आणि विशेषत भारतात आम्ही एक सॉफ्टवेअर पॉवर हाऊस म्हणून ओळखले जातो प्रचंड प्रमाणात सॉफ्टवेअर विकसित होते मोठ्या संख्येने कंपन्या बनतात आणि सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट घेतात तर जगभरातील हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि विशेषत भारतासाठी जिथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होते परंतु नंतर प्रत्येकजण असे म्हणतात की सॉफ्टवेअर वर संकट आहे पण हे संकट काय आहे आपण प्रथम संकट समजून घेऊ या संकटांची लक्षणे कोणती सॉफ्टवेअर विकसित केलेले आणि ग्राहकांपर्यंत पोचविलेले अनेकदा ग्राहकांच्या गरजा भागविण्यास अपयशी ठरल्याची संकटाची लक्षणे आपण पाहिल्यास अत्यंत महागड्या यामध्ये बदल करणे डिबग करणे आणि एन्हान्स करणे अवघड आहे आणि त्या सुद्धा उशीरा ग्राहकांना दिले जातात हे हार्डवेअरच्या विपरीत आहे जिथे आपल्याला हार्डवेअर क्विकली विकसित आणि दिले जाते तर मग आपण पाहूया की संकटानंतर हे काय आहे हे कशामुळे होते आणि कसे मात करावे अंदाजे तिसर्या प्रोजेक्ट मधील सर्व प्रोजेक्टचा स्टँडिश गटाचा अहवाल पाहिल्यास आपण असे म्हणू शकतो की जगभरात घेतलेल्या सर्व प्रकल्पांचे सुमारे 30 टक्के यशस्वी प्रोजेक्ट आहेत आणि सुमारे 20 टक्के पूर्णपणे अपयशी ठरतात त्या प्रोजेक्ट मधून काहीही बाहेर येत नाही आणि अंदाजे निम्मे आव्हानात्मक प्रोजेक्ट आहेत जे विलंब झाल्यामुळे खर्च वाढविणे निकृष्ट दर्जाचे इत्यादी आहेत अशा निराशाजनक आकृती मागील कारण काय आहे ते आपण पाहूया केवळ एक तृतीयांश प्रोजेक्ट यशस्वी झाले आहेत आणि २० टक्के अपयशी ठरले आहेत जर आपण आता परिस्थिती पाहिल्यास आपण हे पाहू शकता की कंपन्यांनी सॉफ्टवेअरवर खर्च केल्याच्या विरूद्ध हार्डवेअरवर खर्च केलेली रक्कम हे प्रमाण कमी होत आहे याचा अर्थ असा आहे की कंपन्या हार्डवेअरवर कमी खर्च करत आहेत आणि सॉफ्टवेअरवर जास्त खर्च करतात किंवा दुसऱ्या शब्दांत हार्डवेअरच्या किंमतीच्या तुलनेत सॉफ्टवेअर खर्च खूप वेगाने वाढत आहे कंपन्या आपल्या बजेटचा एक मोठा भाग आयटीवर सॉफ्टवेअरवर खर्च करतात फक्त एक उदाहरण देण्यासाठी डेस्कटॉप किंवा लॅपटॉपकडे बघा जर आपण ते बाजारातून विकत घेतले असेल तर हार्डवेअरच्या किंमतीपेक्षा सॉफ्टवेअरची किंमत किती जास्त आहे हार्डवेअर आणि त्याच्या ऑपरेटिंग सिस्टम आणि इत्यादीसह 45000 आहे तर मुळात कच्चा हार्डवेअर त्यापेक्षा खूपच कमी असेल परंतु नंतर आपल्याला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप मिळेल आम्हाला असे सांगू द्या की आपण त्यावर काही सॉफ्टवेअर विकास कार्य करू इच्छिता आणि आपण केस टूल खरेदी करता जर आपण रॅशनल सूट नोड लॉक्ड खरेदी केली तर त्याची किंमत 300000 असल्यास फक्त हे पहा की लॅपटॉप किंवा डेस्कटॉपसाठी रॉ हार्डवेअर 45000 पेक्षा कमी आहे कारण 45000 मध्ये सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टम इत्यादींचा समावेश आहे आणि त्यावर आपल्याला सुमारे 300000 किंमतीचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टूल चालवायचे आहे ते म्हणजे नोड लॉक फ्लोटिंग लायसन्स असे बरेच काही तर फक्त विडंबन पहा की आपण हार्डवेअर इतक्या कमी किंमतीत खरेदी केले आणि त्यावरील आपण चालवलेले सॉफ्टवेअर हे फक्त एक उदाहरण बरीच सॉफ्टवेअर आहेत ती तुम्हाला विकत घ्यावी लागतील तर असे दिसते सॉफ्टवेअर महाग होत आहे हार्डवेअर किंमत जवळजवळ नगण्य होत आहे आणि आपण सॉफ्टवेअर विकत घेता आणि हार्डवेअर त्यासह विनामूल्य येईल लवकरच ती परिस्थिती येईल की आपण सॉफ्टवेअर खरेदी केले आणि ते हार्डवेअरवर प्रीलोड आहे मुळात हार्डवेअर विनामूल्य आहे परंतु मग यामुळे काय त्रास होत आहे परंतु त्यापूर्वी हार्डवेअर इतकी छान गोष्ट आहे हे आपण पाहूया त्याची किंमत खूप कमी आहे त्वरित वितरित होते आणि आम्ही म्हटले आहे की सॉफ्टवेअरसाठी किंमत जवळजवळ नगण्य आहे मग संपूर्ण हार्डवेअर सिस्टमवर हार्डवेअर सिस्टमच का नाहीत कारण सॉफ्टवेअरवर चालणारी कोणतीही गोष्ट जे आपण सॉफ्टवेअरवर करू शकतो आम्ही हार्डवेअरसह देखील करू शकतो आम्ही सॉफ्टवेअर करीत असलेले कार्य करण्यासाठी हार्डवेअरची रचना करू शकतो उदाहरणार्थ वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर म्हणू आमच्याकडे संपूर्ण हार्डवेअर घटक देखील असू शकतो जो वर्ड प्रोसेसिंग देखील करू शकतो या मूलभूत प्रश्नाचे उत्तर देऊ या की संपूर्ण हार्डवेअर सिस्टम का नाही सॉफ्टवेअरपासून मुक्त व्हा ही समस्याप्रधान आहे कारण सॉफ्टवेअर महाग बग भरपूर उशीरा वितरित होणे वगैरे वगैरे परंतु नंतर सॉफ्टवेअरचे काही वर्चू आहेत आणि त्या कारणामुळे प्रत्येकजण सॉफ्टवेअर वापरत आहे अन्यथा संपूर्णपणे हार्डवेअर सिस्टम असतील आपण सॉफ्टवेअरचे वर्चू पाहू या ज्यामुळे संपूर्ण हार्डवेअर सिस्टम ऐवजी ते ग्राहकांनी पसंत केले आहेत पहिला वर्चू ते बदलणे तुलनेने सोपे आहे आपल्याला अतिरिक्त फंक्शनालिटीज जोडायची आहे फंक्शनालिटीज सुधारित करू इच्छित आहात पुढील आवृत्ती त्वरीत दिसून येते आपण आपली विनंती द्या कदाचित तुम्हाला पॅच पाठवतील वगैरे वगैरे तर सॉफ्टवेअर बदलणे खूप सोपे आहे फक्त एक कोड बदल करा पुन्हा कंपाईल करा आणि ते पूर्ण झाले दुसरा मोठा फायदा असा आहे की जागा वापरत नाही त्याचे वजन नाही किंवा मूलतः सॉफ्टवेअरशी संबंधित कोणतीही शक्ती नाही जरा कल्पना करा जर आपण वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर चालवत असाल क्षमस्व आपण काही वर्ड प्रोसेसिंग करीत आहात आणि मग आपण वर्ड प्रोसेसिंगसाठी हार्डवेअर विकसित केले त्यानंतर तुम्हाला एक्सेल पाहिजे होते आणि त्यासाठी तुम्हाला आणखी एक हार्डवेअर मिळवावे लागेल आणि आपणास इमेज मॅनिपुलेशन सॉफ्टवेअर करायचे आहे क्षमस्व आपणास इमेज मॅनिपुलेशन फंक्शनालिटी करायची आहे आणि आपल्याकडे हार्डवेअरचा दुसरा पीस होता आणि हळूहळू आपले हार्डवेअर संपूर्ण खोलीच व्यापेल परंतु वजन आणि कल्पना करा की हे सर्व वीज वापरतील आणि ही हार्डवेअरची मोठी गैरसोय आहे पण सॉफ्टवेअर अगदी अत्यंत कॉम्प्लेक्स फंकशनॅलिटीसाठी जेथे हार्डवेअर खूप मोठे असेल तेथे हे हार्डवेअरवर चालणारे कोणतीही जागा वजन किंवा इंट्रिनसिक पॉवर व्यापत नाही आणि हेच कारण आहे की सॉफ्टवेअर आपल्या आयुष्यात अधिकाधिक महत्त्वपूर्ण होत चालले आहे सॉफ्टवेअर वरील हार्डवेअरवर अधिकाधिक कार्ये कार्यान्वित होत आहेत तर तेथे एक मूलभूत हार्डवेअर आहे ज्यावर आवश्यक असलेल्या आमच्या सर्व नवीन फंकशनॅलिटीज सॉफ्टवेअरद्वारे विकसित केल्या आहेत आता आपण सॉफ्टवेअरची काही वैशिष्ट्ये पाहूया जी आमच्या त्यानंतरच्या चर्चेसाठी खूप महत्वाची आहेत बरीच वैशिष्ट्ये आहेत परंतु आम्ही फक्त दोन वैशिष्ट्ये एकत्र केली आहेत एक म्हणजे कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर आहे अधिक कठीण सॉफ्टवेअर असेल तर ते बदलणे जास्त कठीण आहे ते असे का आहे कारण सांगणे फार दूर नाही सॉफ्टवेअर बदलण्यास सक्षम होण्यासाठी आपण आधी हे समजून घेतले पाहिजे की बदल कोठे करावा लागेल कोणते व्हेरिएबल्स बदलायचे आहेत त्यासाठी कोणता कोड लिहावा लागेल वगैरे सॉफ्टवेअर जेवढे अधिक कठीण तितका अधिक वेळ समजून घेण्यासाठी लागतो सॉफ्टवेअर समजून घेण्यासाठी नक्की कोठे आणि कोणता बदल घडणे आवश्यक आहे हे शोधण्यासाठी अधिक वेळ प्रयत्न करणे आवश्यक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळी जेव्हा आपण सॉफ्टवेअर मध्ये बदल करतो तेव्हा ते कॉम्प्लेक्स होते प्रत्येक वेळी आम्ही सॉफ्टवेअर बदलतो तेव्हा वेगवेगळ्या कारणांमुळे कदाचित एखादे दोष निराकरण करण्यासाठी कदाचित फंक्शनालिटीज वाढवण्यासाठी कदाचित त्यास अधिक चांगली फंक्शनालिटीज आणि इतर गोष्टींसह बदल आवश्यक असू शकेल विशिष्ट सॉफ्टवेअरला बदलण्याची आवश्यकता का आहे याची शेकडो कारणे आहेत आणि प्रत्येक बदलासाठी हे सॉफ्टवेअर अधिक कॉम्प्लेक्स होते असे का आहे त्याचे कारण असे की लहान बदल घडतात उदाहरणार्थ बग फिक्स उदाहरणार्थ लहान कार्ये समाविष्ट करणे आणि याप्रमाणे आम्ही फक्त सॉफ्टवेअरमध्ये ऍड हॉक बदल करतो प्रारंभिक सॉफ्टवेअर चांगल्या डिझाइनसह विकसित केले गेले आहे परंतु प्रत्येक लहान बदल सॉफ्टवेअर खराब करतो किंवा डिझाइन खराब करतो हे स्मॉल फिक्सएस म्हणून विकसित केले जातात आणि म्हणूनच हे सॉफ्टवेअर अधिक गुंतागुंतीचे समजण्यास अधिक अवघड बदलणे अधिक कठीण आणि यासारखे बनवते आता या व्याख्यानात आपण ज्या मूलभूत प्रश्नावर लक्ष देण्याचा प्रयत्न करीत आहोत ते पाहूया ते म्हणजे सॉफ्टवेअरच्या संकटामागचे कारण काय आम्ही असे म्हटले आहे की सॉफ्टवेअरची लक्षणे ज्यात खराब गुणवत्तेचे सॉफ्टवेअर विलंबित प्रोजेक्ट प्रोजेक्ट अपयशी होणे आणि महागडेपणा यासारखे लक्षण आहेत सॉफ्टवेअर संकटाला कारणीभूत अशी अनेक कारणे आहेत प्रथम समस्या सॉफ्टवेअर मोठी आहे आता सॉफ्टवेअर मध्ये मोठ्या प्रमाणात फंक्शनालिटीज आहेत अगदी सोप्या सॉफ्टवेअर साठी 100s किंवा1000s फंक्शनालिटीज किंवा 10s of 1000s फंक्शनालिटीज असतात खराब प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा चिंतेचा विषय आहे कारण बरेच प्रोजेक्ट योग्य प्रोजेक्ट मॅनेजर शिवाय आणि योग्य प्रोजेक्ट मॅनेजमेंट कौशल्याशिवाय विकसित होतात आणि हे सॉफ्टवेअर संकटाचे एक प्रमुख कारण आहे प्रोजेक्ट अपयशी उशीरा वितरित का होतात वगैरे तिसरा मुद्दा म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनीरिंगच्या पर्याप्त प्रशिक्षणाचा अभाव डेव्हलपर काही डोमेन ज्ञानाने विकसित करण्यास सुरवात करतात परंतु नंतर तेच सॉफ्टवेअर इंजिनीरिंगकडे दुर्लक्ष करतात डिझाइन रीक्वायरमेन्ट स्पेसिफिकेशन टेस्टिंग चेन्ज मॅनेजमेंट इत्यादी कौशल्य कमतरतेची वाढती मनुष्यबळ उलाढाल प्रोजेक्ट अर्ध्या मार्गावर क्वाईट कॉमन प्रोजेक्ट अर्धा असताना महत्त्वाची व्यक्ती सोडतात आणि यामुळे प्रोजेक्ट विलंब होतो आणि अन्य कारणे म्हणजे कमी उत्पादकता सुधारणे सर्व ऑटोमेशन ऑटोमेटेड साधने असतानाही मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअर साठी मॅन्युअल कार्य करावे लागते अद्याप बरीच कोड स्वहस्ते लिहिणे आवश्यक आहे बरीच टेस्टिंग स्वहस्ते करावी लागते पण मग आणखी एक मूलभूत प्रश्न समजून घेऊया की सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट इतर अभियांत्रिकी प्रोजेक्टच्या मॅनेजमेंटपेक्षा कशाप्रकारे भिन्न आहे मी फक्त याची पुनरावृत्ती करतो सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि इतर सॉफ्टवेअर नसलेले प्रोजेक्टचे मॅनेजमेंट यात मुख्य फरक काय आहे पहिली समस्या अशी आहे की सॉफ्टवेअर इंटनजिबल आहे हे सॉफ्टवेअर पूर्ण झाल्याचे आणि चालू असल्याचे आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपल्याला स्क्रीन दिसत आहे जेणेकरून काहीतरी दिसून येते परंतु जोपर्यंत तसे होत नाही तोपर्यंत तो डॉक्युमेंट्स चा किंवा कोडच्या काही तुकड्यांचा सेट आहे फक्त डॉक्युमेंट किंवा कोड पाहून किती बाकी आहे हे आपण समजू शकत नाही बहुधा कोड घेतला गेला असेल असे लिहिले गेले आहे परंतु नंतर सॉफ्टवेअर पूर्ण होण्यास वेळ आहे कारण बर्याच बग्सचे फिक्स करणे आवश्यक आहे ज्याची टेस्टिंग घेण्याची आवश्यकता आहे वगैरे काय कठीण आहे जे आपणास पाहण्यास अशक्य आहे ते मॅनेज करणे देखील कठीण आहे उदाहरणार्थ मोठ्या इमारतीचे बांधकाम इमारत बांधण्यासाठी किती वेळ लागणार आहे याचा अंदाज प्रोजेक्ट मॅनेजरला घेता येतो कदाचित 6 महिने मोठी इमारत 6 महिने आणि नंतर तो पाहू शकतो की इमारत बाह्य भाग पूर्ण होत आहे अंतर्गत कार्य करणे आवश्यक आहे वगैरे किती काम बाकी आहे हे तो कधीही अचूकपणे सांगू शकतो परंतु सॉफ्टवेअर मध्ये असे नाही दुसरी समस्या चेंज इम्पॅक्ट एखाद्या इमारतीत आपण लहान बदल करता इमारत प्रोजेक्ट म्हणा आपणास माहित आहे की त्याचा नेमका काय परिणाम होईल आणि आपण याचा अंदाज घेऊ शकता आणि आवश्यक असलेला छोटासा बदल करू शकता परंतु दुसरीकडे सॉफ्टवेअर अत्यंत कॉम्प्लेक्स आहे आपण काहीतरी बदलता आपण काहीतरी बदलण्याचा प्रयत्न करता आणि आपल्याला दिसेल की इतर बर्याच गोष्टी कार्यरत नाहीत किंवा चुकीच्या मार्गाने काम करत आहेत तर इतर प्रकल्पांच्या बाबतीत इम्पॅक्ट ऑफ चेंज ओळखणे खूप सोपे आहे परंतु सॉफ्टवेअर प्रोजेक्ट हे इतके गुंतागुंतीचे आहे की इम्पॅक्ट ऑफ चेंज काय होईल याचा अंदाज आपण घेऊ शकत नाही परंतु दुर्दैवाने सॉफ्टवेयर वेगाने बदलणे आवश्यक आहे आणि आम्ही असे म्हटले आहे की सॉफ्टवेअरचा तो एक फायदा आहे जो आपण ते क्विकली बदलू शकता आणि म्हणूनच हार्डवेअरच्या तुलनेत चेंज रिकवेस्ट सॉफ्टवेअर मध्ये लाखो वेळा अधिक असतात आपण हार्डवेअर विकसित करीत असताना आपण चेंज रिकवेस्ट देण्यापूर्वी दोनदा विचार करता कारण हार्डवेअरमध्ये समाविष्ट करणे खूप कठीण आहे हार्डवेअरमध्ये हे पूर्णपणे पुन्हा करणे आवश्यक आहे हे सर्वांना ठाऊक आहे की सॉफ्टवेअर बदलले जाऊ शकते आणि म्हणूनच बर्याच चेंज रिकवेस्ट येतात तिसरी समस्या ही आहे की सॉफ्टवेअर प्रोजेक्ट इंटेललॅक्टउल कार्य आहेत इमारतीच्या बांधकामाच्या तुलनेत जेथे विटा छतावर घालाव्या लागतात बाउंड्री वॉल बनवावी लागते पेंट केले जाते हे सर्व मुख्यत्वे मॅन्युअल काम आहे आणि या मॅन्युअल कामाचा अंदाज करणे सोपे आहे एक चित्रकार प्रति दिन किती पेंट करू शकतो किंवा एक मजूर दररोज किती विटा घालू शकतो वगैरे आपण सहज शोधू शकता तर सॉफ्टवेअर हे इंटेललॅक्टउल कार्य आहे कोणीतरी करत असलेल्या कामाची कॉम्प्लेक्सिटी काय आहे आणि तो कितपत यशस्वी होईल हे सांगणे फार कठीण आहे तर इतर प्रोजेक्ट आणि सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मधील हे तीन मुख्य फरक आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला एखादी वस्तू मॅनेजमेंट करावी लागेल जे अदृश्य आहे आणि अदृश्य अशी कोणतीही गोष्ट मॅनेज करणे कठीण आहे दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर प्रकल्पांमध्ये वारंवार चेंज होत असतात परंतु नंतर त्यातील चेंज इम्पॅक्ट अंदाज लावणेही फार अवघड आहे चेंज इम्पॅक्ट सहसा खूप मोठा असतो आणि त्याचा अंदाज लावणेही अवघड असते तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट करावे लागेल आपल्याला बौद्धिक कार्य मॅनेज करावे लागेल मॅन्युअल काम मॅनेजिंग करण्यापेक्षा ही खूप मोठी समस्या आहे मॅन्युअल कार्यात आपण सहजपणे अंदाज लावू शकतो की एका दिवशी किती काम करू शकतो समस्येची गुंतागुंत काय आहे वगैरे बौद्धिक कार्यामध्ये आपण दोन्ही कामांच्या कॉम्प्लेक्सिटीचा अंदाज लावू शकत नाही आणि त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल हेदेखील सांगता येत नाही आणि यामुळे आम्हाला प्रश्न पडतो की मागील प्रोजेक्ट मधून आपण अंदाज केला असेल त्याप्रमाणे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कठिण आहे इतर प्रकारच्या प्रकल्पांचे मॅनेजमेंट करण्यापेक्षा हे खूप कठीण आहे सॉफ्टवेअर अदृश्य आहे आणि आपण पहात नसलेले काहीही मॅनेज करणे कठिण आहे ते बौद्धिक आणि जटिल कार्याचे मॅनेजमेंट आहे ग्राहकांच्या आवश्यकता बदलणे अपवाद न करता नियम आहे आणि मनुष्यबळ उलाढाल देखील आहे आपण एखाद्या प्रोजेक्टवर प्रोजेक्ट मॅनेजर असू शकता परंतु नंतर आपल्याला असे दिसून येईल की आपले काही मुख्य डेव्हलपर ते प्रोजेक्ट सोडतात आणि त्यांना विकसित केलेल्या डोमेनचे ज्ञान आहे एकदा त्यांनी सोडल्यास दुसर्या व्यक्तीला त्याचे कार्य समजणे अशक्य होते त्या पॉईंट पासून विकसित करणे दुसऱ्याला खूप कठीण होते सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजरला भेडसावणाऱ्या या काही प्रमुख अडचणी आहेत परंतु त्या ठिकाणी इतरही अनेक समस्या आहेत ज्या आपण सूची बद्ध केल्या नाहीत परंतु त्यापूर्वी आम्हाला पुढे जाण्यापूर्वी चर्चा करण्यास आवडेल प्रोजेक्ट म्हणजे काय टास्क्स आणि एक्सप्लोरेशन यापासून ते कसे वेगळे आहे टास्क्स नित्याची कामे आहेत उदाहरणार्थ मूव्ही तिकीट विकत घेऊ किंवा व्हिडिओ व्याख्यान पाहू ही टास्क्स किंवा जॉब्स आहेत ही अगदी थोड्या अनिश्चिततेसह अतिशय चांगल्या प्रकारे डिफाइन केलेल्या समजल्या गेलेल्या ऍक्टिव्हिटीची पुनरावृत्ती आहे व्याख्यान पाहायचे आहे होय आपल्याला माहित आहे की आपल्याला तेथे बसून पहावे लागेल आपल्याला तेथे अर्धा तास बसून राहावे लागेल तर एक्सप्लोरेशन दुसर्या टोकाला आहे जेथे निकाल खूप अनिश्चित आहे उदाहरणार्थ कर्करोगाचा इलाज शोधणे किंवा ग्लोबल वार्मिंगचा तोडगा शोधणे तर हे एक्सप्लोरेशन आहे याचा परिणाम आपल्याला कधीही माहित नसलेला अनिश्चित आहे आपल्या कामाला यश मिळेल की नाही हे आपल्याला कधीच माहिती नसते प्रोजेक्ट मधील प्रोजेक्टना आव्हान असते तसेच काही नियमित कामेही यात गुंतलेली असतात आणि यामुळेच येथे प्रोजेक्ट मॅनेजमेंट महत्वाचे आहे कारण टास्क किंवा एक्सप्लोरेशन साठी आपल्याला प्रोजेक्ट मॅनेजमेंटची आवश्यकता नाही प्रोजेक्टना प्रोजेक्ट मॅनेजमेंट आवश्यक आहे जे येथे महत्त्वाचे आहे या प्रास्ताविक चर्चेसह आपण येथे थांबून पुढच्या व्याख्यानात या टप्प्यावरुन पुढे जाऊ